बेसिक कन्सेप्ट ऑफ टेस्टिंग कंन्टड या व्याखानात आपले स्वागत आहे मागील व्याखानात आपण ज्या मूलभूत संकल्पनांवर चर्चा करीत होतो त्या चालू ठेवूया आपण टेस्ट केसेस वर चर्चा करीत होतो सॉफ्टवेअरची भरपूर टेस्ट केसेस एक्झिक्युट करून टेस्टिंग केली जाते आणि टेस्ट केसेस च्या संचाला टेस्ट सुइट असे म्हणतात प्रत्येक टेस्टकेस मूलतः सॉफ्टवेअरची काही फंक्शनालिटी एक्झिक्युट करते आणि फंक्शनालिटी ची अंमलबजावणी करताना त्यातील काही प्रोग्राम एलिमेंटस व्यापते ते काही प्रोग्राम एलिमेंटस एक्झिक्युट किंवा कव्हर करते प्रोग्राम एलिमेंटस स्टेटमेन्ट्स किंवा कंडिशनल स्टेटमेन्ट्स किंवा काही जंप स्टेटमेन्ट्स वगैरे असू शकतात नंतर आपण अनेक टेस्ट केसेस द्वारे मिळविलेले कव्हरेज मोजतो आणि आपल्याला आवश्यक असलेली प्रोग्राम एलिमेंटस ची संख्या मिळाली का नाही ते तपासतो याला कव्हरेज बेस्ड टेस्टिंग असे म्हणतात जिथे आपण लक्ष्यित घटक कव्हर केले आहेत हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो दुसरीकडे आपल्याकडे काही फॉल्ट बेस्ड टेस्टींग देखील आहेत जिथे आपण कव्हरेज लक्ष्यित करीत नाही परंतु हे विशिष्ट प्रकारचे बग तपासले गेले आहेत किंवा काढले गेले आहेत का हे उघड करण्याचा प्रयत्न करते आता टेस्ट डेटा आणि टेस्ट केसेस मधील फरक पाहू या आपण टेस्टिंग साठी टेस्ट डेटा इनपुट करतो परंतु टेस्ट केस म्हणजे केवळ टेस्ट डेटा चा इनपुट नव्हे तर प्रोग्राम स्टेट जिथे आपण टेस्ट डेटा लागू करतो याचाही टेस्ट केस मध्ये समावेश असतो उदाहरणार्थ आपण कदाचित काही मेनू आयटम निवडले असतील किंवा कदाचित सिस्टममध्ये लॉग इन केले असेल इत्यादी ती सॉफ्टवेअर आणि अपेक्षित निकाला ची एक अवस्था आहे एकदा का टेस्ट केस चे डिझाइन आणि डॉकुमेंटेशन Documentation झाले मग आपण स्टेट ला इनपुट लागू करतो उदा लॉग इन केलेले असताना काही मेनू आयटम निवडला असताना वगैरे नंतर आपण टेस्ट डेटा इनपुट करतो आणि मग त्याचा परिणाम काय होईल ते पाहतो टेस्टर टेस्टिंग दरम्यान या प्रक्रिया पार पाडतात आणि तपासतात आपण असे म्हणू शकतो की टेस्ट केस कमीतकमी एक ट्रिपलेट आहे आय इनपुट टेस्ट डेटा आहे एस सॉफ्टवेअरची एक स्टेट आहे ज्यावर इनपुट लागू केले जाते आणि O अपेक्षित आउटपुट आहे पुढे जाण्यापूर्वी आपण आणखी एक मूलभूत संकल्पना पाहूया आपण पॉजिटिव टेस्ट केस आणि निगेटिव टेस्ट केस दोन्हीचें डिझाइन करतो पॉजिटिव टेस्ट केस मध्ये योग्य इनपुट दिल्यावर प्रोग्राम समाधानकारकपणे काम करीत आहे की नाही ते तपासतात परंतु यूजर ने कधीही अपेक्षित नाही असा इनपुट दिल्यावर काय होईल उदाहरणार्थ प्रोग्रामरने जिथे क्रमांक लिहायचा होता तिथे एक कॅरॅक्टर टाइप केले 23 ऐवजी त्यांनी अ ब सी a b c लिहिले सॉफ्टवेअर क्रॅश होईल म्हणून त्याला आपण निगेटिव टेस्ट केस संबोधू अवैध आणि अनपेक्षित इनपुट दिल्यावर सॉफ्टवेअर चांगल्या प्रकारे काम करते की नाही हे निगेटिव टेस्ट केस तपासते म्हणून जेव्हा इनपुट वैध असतो तेव्हा पॉजिटिव टेस्ट केसेस सॉफ्टवेअरचे कार्य तपासतात तर निगेटिव टेस्ट केसेस अवैध इनपुट किंवा अनपेक्षित इनपुट दिले असता प्रोग्राम योग्य प्रकारे काम करतो का ते तपासते सॉफ्टवेअरची मोठ्या संख्येने टेस्ट केसेस वापरून टेस्टिंग केली जाते आणि त्या टेस्ट केसेस टेस्ट स्ट्रॅटेजि वर आधारित असतात आपण अशा बऱ्याच टेस्ट स्ट्रॅटेजि बघूया उदाहरणार्थ ब्लॅक बॉक्स स्ट्रॅटेजि आणि व्हाईट बॉक्स स्ट्रॅटेजि आणि या सर्व टेस्ट केसेसच्या संचास टेस्ट सुइट म्हटले जाते सामान्यत वापरली जाणाऱ्या या संज्ञा आहे टेस्ट केस चे एक उदाहरण पाहूया आपण असे मानू की आपल्याकडे एक लायब्ररी सॉफ्टवेर आहे आणि आपण "बूक रिटर्न करने" यासाठी एक टेस्ट केस लिहू इच्छितो आम्ही लायब्ररीचे उदाहरण घेतले आहे कारण सर्वांची या सॉफ्टवेअरची ओळख असते आपण एक पुस्तक घेतले आणि आपण ते लायब्ररी मध्ये परत करण्यास आलो आहोत यासाठी टेस्ट केस काय असू शकते येथे टेस्ट केस मध्ये आपण टेस्ट केस ची स्टेट लिहितो सॉफ्टवेअर मध्ये एक पुस्तक तयार झालेले आहे सदस्यचा रेकॉर्ड तयार केलेला आहे आणि त्यानंतर पुस्तक सदस्यास दिले गेले आहे इनपुट डेटा ची ही स्थिती आहे टेस्ट डेटा लागू करायचा आहे आणि टेस्ट डेटा आहे कि 2 आठवड्यांनंतर पुस्तकाचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे विचारपूर्वक डिझाइन केलेला टेस्ट केसचा एक नमुना येथे दर्शवला आहे नुकतीच आपण एका ट्रीपलेट ची चर्चा केली जे टेस्ट केस चे वर्णन अगदी सामान्यपणे करते परंतु येथे दर्शिवलेला नमुना टेस्ट केसेस नोंदविण्यासाठी अधिक विस्तृत स्वरूपात आहे उदाहरणार्थ टेस्ट केसनंबर टेस्ट केसऑथर टेस्ट हेतू ज्या स्थितीत इनपुट लागू केले आहेत त्या स्थितीची प्रीकंडिशन म्हणजे पूर्वता टेस्ट इनपुट आउटपुटस काय आहेत आणि नंतर पोस्टकंडिशन काय आहे टेस्टिंग पूर्ण झाल्यावरची स्टेट आणि त्यानंतर टेस्ट ची तारीख टेस्ट घेणारी व्यक्ती टेस्ट रिझल्ट पास किंवा फेल फेल झाल्यास अपयशाचे तपशील काय आहेत खरोखर काय घडले आहे आणि फिक्स स्टेटस काय आहे डेव्हलपर ला फिक्स स्टेटस काय आहे ते सांगितले जाते ते निराकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि फिक्स स्टेटस लिहितात टेस्ट टीम मध्ये टेस्टर्स च्या विविध कॅटेगरीज असतात जे विविध क्रिया करतात टेस्टर्स चे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते पाहू उदाहरणार्थ आपल्याकडे टेस्ट केस प्लॅनिन्ग चे काम असू शकते ज्या साठी आम्हाला खूप अनुभवी टेस्टर्स ची आवश्यकता असते टेस्ट सिनॅरिओ आणि टेस्ट केस डिझाइन टेस्ट सिनॅरिओ म्हणजे टेस्ट केस चे उच्च स्तरीय वर्णन होय तर टेस्ट केसमध्ये आपण इनपुट डेटा नेमका काय आहे कोणती स्टेट इत्यादी सर्व तपशील लिहितो मागील स्लाइडमध्ये दर्शविल्याप्रमाणे आता आपण हे टेम्पलेट भरुया येथे टेस्ट केस डिझाइनसाठी सुद्धा आपल्याला अनुभवी आणि पात्र लोकांची आवश्यकता असते टेस्ट एक्झिक्युशन साठी आपण टेस्ट केस घेतो आणि पहिल्यांदा मॅन्युअली एक्झिक्युट करतो अर्थातच दुसर्या वेळी आपण रेकॉर्ड आणि प्ले करतो पहिल्यांदा अर्ध अनुभवी नवख्या व्यक्ती इनपुट देऊ शकतात सॉफ्टवेअर ला एका विशिष्ट स्टेट ला घेऊन जाऊ शकतात सॉफ्टवेअर अपेक्षेप्रमाणे काम करीत आहे की नाही हे पाहू शकतात टेस्ट रिझल्ट अॅनालिसिस साठी अनुभवी व्यक्ती लागते जी टेस्टिंग च्या वेळी काय झाले याचा सखोल अभ्यास करते फेलियर आले का ते तपासते नंतर येते टेस्ट टूल्स सपोर्ट जर आपण टेस्टिंग टूल्स वापरली असतील तर आपल्याला अनुभवी व्यक्ती लागतील एवढेच नव्हे तर आपल्याला काही बाहेरील व्यक्ती यूजर्स वगैरे युजेबिलिटी टेस्ट घेण्याकरता लागतील इंडस्ट्री एक्स्पर्ट सुद्धा लागू शकतात पुढे जाण्यापूर्वी आपण या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे की टेस्ट केसेस चे डिझाईन का करावे रँडम इनपुट च्या तुलनेत त्यांचा काय अधिक फायदा आहे आपण रँडम 10000 इनपुट का देत नाही ते जास्त वेळ प्रभावी होईल कारण एका तासामध्ये आपण 1000 इनपुट देऊ शकतो कदाचित आपण 5 वेगवेगळ्या टेस्टर्स ना इनपुट देत राहण्यास सांगू आपण टेस्ट केसेस चे डिझाइन का करावे उत्तर असे आहे की जर आपण 10000 रँडम इनपुट सह टेस्टिंग केली तरीपण आपण कदाचित योग्य टेस्टिंग केली नसेल कारण त्यापैकी बरेच रँडम इनपुट कदाचित एकाच प्रकारच्या बग ची टेस्टिंग घेण्याचा प्रयत्न करीत असतील किंवा कदाचित ते एकाच प्रकारचे प्रोग्राम एलेमेंट्स व्यापत असतील टेस्ट केसेस प्रभावी असू शकत नाहीत म्हणूनच जरी आपण म्हटले की आम्ही 10000 रँडम पणे तयार केलेल्या टेस्ट केस वापरून सॉफ्टवेअर ची चाचणी केली तरी ती गोष्ट प्रभावी ठरणार नाही एक उदाहरण द्यायचे झाले तर २ संख्या मध्ये मोठी संख्या कोणती हे शोधण्याचा एक २ ओळींचा छोटा प्रोग्रॅम पाहू जर x y असेल तर max x असेल अन्यथा max x आहे असे प्रोग्रामरने लिहिले आहे परंतु येथे एक बग आहे max y असे लिहायला हवे होते त्यानंतर आपण ज्या टेस्ट्स घेतल्या त्या तपासू जर कुणीतरी 3 2 4 3 5 1 इत्यादी सह टेस्टिंग केली अशा शेकडो टेस्ट केसेस एक्झिक्युट केल्या तरीपण ही बग निदर्शनास येणार नाही कारण प्रत्येक वेळी फक्त एक स्टेटमेंट एक्झिक्युट होत आहे दुसरे स्टेटमेंट एक्झिक्युट झाले नाही जर आपण 1000 टेस्ट केसेस एक्झिक्युट केल्या आणि प्रत्येक वेळी x पेक्षा y मोठे होते तर आपण बग उघडकीस आणू शकणार नाही तथापि फक्त दोन टेस्ट केसेस या दोन्ही स्टेटमेंट मधील बग्स शोधू शकतात वेगवेगळ्या टेस्टिंग स्ट्रॅटेजि आणि टेस्ट केस डिझाईन पाहण्यापूर्वी आपण एक महत्त्वाची टेस्ट प्लॅन ही संकल्पना पाहूया टेस्टिंग चालू करण्यापूर्वी टेस्ट प्लॅन तयार केला जातो टेस्ट प्लॅन मध्ये काय असते टेस्ट प्लॅन म्हणजे कोणत्या फीचर्स ची टेस्टिंग करायची आहे आणि कोणत्या फीचरची टेस्टिंग करायची नाही कदाचित् एखाद्या रिलीज साठी आपण काही फीचर्स जाहीर न करण्याचा विचार करतो काही फीचर्स रिलीज मध्ये समाविष्ट न करण्याचे नियोजित करतो त्त्यांची टेस्ट करायची गरज नाही कोणकोणत्या टेस्ट स्ट्रॅटेजि वापरल्या जातात आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मधील इक्विवलेन्स टेस्टिंग बाउंडरी वॅल्यू टेस्टिंग कंडिशन टेस्टिंग कॉम्बिनेटोरिअल टेस्टिंग पैकी काय वापरतो अनेक प्रकारच्या टेस्टिंग स्ट्रॅटेजि पैकी आपण कोणत्या वापरतो टेस्ट सस्पेन्शन क्रायटेरिया हा एक टेस्टिंग थांबविण्याचा निकष आहे जर काही कोर फंक्शनेलिटीज कार्य करत नसतील तर आपण त्यापुढे टेस्टिंग करत नाही आपण इतर कार्यक्षमता तपासण्यापूर्वी डेव्हलपर ला कोर फंक्शनेलिटीज पूर्णपणे व्यवस्थित करण्यासाठी देतो टेस्ट एफर्ट चा अंदाज केला जातो तसेच टेस्ट शेड्यूल टेस्टिंग साठी किती दिवस लागणार आहेत टेस्टिंग सुरू करण्यापूर्वी बनविल्या जाणाऱ्या टेस्ट प्लॅन मध्ये इत्यादी गोष्टी असतात टेस्ट केस डिझाइन विषयी जरा पाहूया टेस्ट केस डिझाइन करताना एक गोष्ट नक्की की वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट केसेस तयार करताना आपले लक्ष्य असते की वेगवेगळ्या प्रकारच्या बग्स उघडकीस याव्यात कारण शेकडो टेस्ट केसेस जर एकाच प्रकारची बग् उघडकीस आणत असतील तर तो प्रयत्नांचा अपव्यय आहे ते इतर प्रकारच्या बग उघडकीस आणण्यामध्ये जास्त परिणाम साध्य करू शकणार नाहीत आपण अनेक टेस्ट स्ट्रॅटेजिज बघूया प्रत्येक स्ट्रेटेजी ही एक बग फिल्टर आहे आणि आपल्याला अशा अनेक स्ट्रेटेजीज लागतात टेस्ट प्लँनिंग दरम्यान आपण ठरवितो की कोणत्या प्रकारच्या टेस्ट्स करायच्या आहेत कोणत्या स्ट्रॅटेजिज लागू करायच्या प्रत्येक स्ट्रॅटेजिज साठी किती प्रयत्न करायचे इक्विवलेन्स टेस्ट 100 तासासाठी करायच्या आणि कंडिशन टेस्ट ५ तासांसाठी करायच्या कि त्याच्या उलटे इक्विवलेन्स टेस्ट ५ तासासाठी आणि कंडिशन टेस्ट १०० तास कोणती स्ट्रॅटेजी वापरायची एवढाच विचार न करता प्रत्येक स्ट्रॅटेजी किती सखोलपणे अंमलात आणायची आणि प्रत्येक स्ट्रॅटेजी साठी किती वेळ द्यायचा याचा देखील आपण विचार करायला हवा ब्लॅक बॉक्स टेस्टिंग साठी आपण यूसेज बेस्ड टेस्टिंग वापरतो का यूजर्स प्रत्यक्षात सॉफ्टवेअर कसे वापरतो यावर ते आधारित आहे काही फीचर्स यूजर्स मोठ्या प्रमाणात वापरतात आणि इतर फीचर्स तुलनेने कमी वापरले जातात यूजर्स कोणते फीचर्स किती वारंवारतेने वापरतात त्या प्रमाणात आपण त्यांची टेस्टिंग करतो का व्यावहारिक परिस्थितीत यूजर्स द्वारे भरपूर वापरल्या जाणार्या फीचर्स साठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे चांगले काही फीचर्स खूपच जास्त वापरली जातात उदाहरणार्थ लायब्ररी सॉफ्टवेअर मध्ये " बुक इश्यू " आणि " बुक रिटर्न " ही फीचर्स मोठ्या प्रमाणात वापरली जातात परंतु बुक लॉस्ट रिपोर्ट हे फीचर् इतके वापरले जात नाही बुक लॉस्ट रिपोर्ट हे बुक इश्यू आणि बुक रिटर्नच्या तुलनेत जास्त वापरले जाऊ शकत नाही येथे कल्पना अशी आहे की बुक इश्यू आणि बुक रिटर्न फीचर्समध्ये अगदी लहान समस्या असल्यास बग उपस्थित असल्यास यूजर ला चटकन लक्षात येईल परंतु बुक लॉस्ट फीचर फार क्वचितच वापरले जाते आणि जर तेथे काही समस्या असतील तर त्या त्वरित लक्षात येणार नाही म्हणूनच टेस्ट प्लॅनिन्ग करताना यूसेज बेस्ड टेस्टिंग चा विचार करणे आवश्यक आहे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग नंतर व्हाइट बॉक्स टेस्टिंग घेतली जाते यामध्ये कदाचित आपल्याला ब्लॅक बॉक्स टेस्टिंग चे निकाल मार्गदर्शन करू शकतात ब्लॅक बॉक्स टेस्टिंग चे निकाल मार्गदर्शन करू शकतात म्हणजे काय ब्लॅक बॉक्स टेस्टिंग दरम्यान सॉफ्टवेअर च्या कोणत्या भागात किंवा फीचर्स मध्ये बग्स आहेत ते लक्षात येते आणि मग व्हाइट बॉक्स टेस्टिंग मध्ये ज्या फीचर्स मध्ये बग्स आहेत त्या फीचर्स वर आपण अधिक वेळ घालवू शकतो कारण बग्स बाबत एक अतिशय विचित्र गोष्ट आहे ती म्हणजे म्हणजे बग्स नेहमी क्लस्टर्स म्हणजे समूहामध्ये सापडतात आपल्याला काही भागांमध्ये बग आढळल्या तर तेथेच भरपूर बग असतील त्यांचा एकत्र समूह असतो आणि तेथे मोठ्या संख्येने बग असू शकतात ज्या भागांमध्ये तुलनेने फारच कमी बग्स नोंदविल्या जातात तेथे प्रत्यक्षात कमी बग असतात आता त्या आधारे मी हा प्रश्न विचारतो आपला मागील डेटा सूचित करतो की रिव्यू ने बग्स च्या सुमारे 10 टक्के बग्स शोधल्या जातात मला म्हणायचे आहे की ही वास्तविक परिस्थिती नाही फक्त एक उदाहरण म्हणून रिव्यू नंतर सुमारे 10 टक्के बग आढळतात युनिट टेस्टिंग ४० टक्के बग्स उघडकीस आणते इंटिग्रेशन टेस्टिंग 25 टक्के सिस्टिम टेस्ट15 टक्के आणि कस्टमर्स त्यांना सॉफ्टवेअर मिळाल्यानंतर १० टक्के बग्स उघडकीस आणतात हा एखाद्या कंपनीचा डेटा आहे ज्या कंपनीने कदाचित 30 किंवा 40 सॉफ्टवेअर आपल्या ग्राहकांना पाठविली आहेत या कंपनीने प्रत्येक टेक्निक द्वारे किती बग्स उघडकीस येत आहेत हि माहिती संग्रहित केली आहे एखादी कंपनी किंवा टेस्ट मॅनेजर टेस्टिंग च्या प्रयत्नांची आखणी कशी करेल उत्तर फार कठीण नाही युनिट चाचणी अधिक बग उघडकीस आणत असल्याने हे एक अतिशय प्रभावी तंत्र आहे आणि म्हणूनच रिव्यू सिस्टम टेस्टिंग च्या तुलनेत युनिट टेस्टिंग वर आपण जास्त वेळ घालवतो जर हा डेटा असेल तर तो वास्तविक डेटा नाही एक कल्पित डेटा आहे प्रत्यक्षात डेटा रिव्यू ने प्रत्यक्षात बरेच बग उघडकीस येतात चला तर मग टेस्ट प्लॅनिंग या दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊ आपण बऱ्याच टेस्ट स्ट्रॅटेजी वापरत आहोत पहिली स्ट्रॅटेजी इक्विवलेन्स पार्टिशनिंग बाउंड्री वॅल्यू किंवा कंडीशन टेस्टिंग यांपैकी काही असू शकते पहिल्या स्ट्रॅटेजी ने 50 टक्के प्रॉब्लेम्स उघडकीस आणले दुसऱ्याने 30 टक्के तर तिसऱ्या ने 10 टक्के प्रॉब्लेम उघडकीस आणले आपण टेस्ट एफर्ट ची कशी आखणी करू शकतो उत्तर सोपे आहे जर टेस्ट टेक्निक १ प्रभावी असेल तर आपण ती उत्तम केले पाहिजे टेस्ट टेक्निक १ साठी आपण पुरेसा वेळ द्यायला हवा आणि मग आपण टेस्ट टेक्निक २ साठी वेळ देऊ आणि शेवटी टेस्ट टेक्निक ३ साठी कमी वेळ दिला पाहिजे आपल्याकडे आणखी एक डेटा आहे कि ब्लॅक बॉक्स टेस्टिंग करताना आपल्याला आढळले की भिन्न मॉड्यूल मध्ये भिन्न बग्स आहेत मॉड्यूल 1 मध्ये मॉड्यूल 3 पेक्षा जास्त बग्स आहेत परंतु मॉड्यूल 6 मध्ये सर्वाधिक बग्स आहेत तर मग आपण व्हाइट बॉक्स टेस्टिंग कशी करू हीच परिस्थिती जेव्हा आपण सॉफ्टवेअर रिलीझ करतो याच सॉफ्टवेअर चे व्हर्जन २ आणतो तेव्हा येऊ शकते तेव्हा देखील आपल्याला सारखेच प्लॅनिन्ग करावे लागेल येथे आपण चर्चा करीत असलेले मुख्य कारण म्हणजे डिफेक्ट क्लस्टरिंग काही मॉड्यूल मध्ये सामान्यत सर्वाधिक डिफेक्ट असतात हे एक निरीक्षण आहे कारण काय आहे कारण असे असू शकते की बहुधा ते मॉड्यूल खूप जटिल आहे आणि म्हणूनच त्या मॉड्यूलमध्ये बरेच डिफेक्ट आहेत इतर मॉड्यूल एकतर सोप्पे आहे आणि त्यामुळे त्यात कमी प्रॉब्लेम्स असतील किंवा एक मॉड्यूल एका अनुभवी प्रोग्रामर ने लिहिले आहे ज्याला समस्या पूर्णपणे समजली आहे त्यामुळे त्यात अत्यंत कमी प्रॉब्लेम्स आहेत परंतु नवख्या प्रोग्रामर ने लिहिलेले आणखी एक मॉड्यूल आहे ज्याला ते मॉड्यूल पूर्णतः समजले नाही कारण त्याची त्या भाषेशी पूर्ण ओळख नाही किंवा ते अल्गोरिथम त्याला पूर्णपणे अवगत नाही आणि त्यामुळेच त्यात मोठ्या प्रमाणात बग्स असतील आपल्याला त्या मॉड्यूलची टेस्टिंग करण्यासाठी अधिक वेळ घालवणे आवश्यक आहे आपण सर्व मॉड्यूल्स ची टेस्टिंग करण्यासाठी एकसारखा वेळ घालवू नये आता युनिट टेस्टिंग वर चर्चा सुरू करूया आम्ही नुकतेच म्हटले आहे की एकदा युनिटचे कोडींग पूर्ण झाले कि मग युनिट टेस्टिंग केले जाते युनिट एक फंक्शन मॉड्यूल असू शकते ऑब्जेक्ट ओरिएंटेशन मध्ये एक क्लास असू शकतो कंपोनंन्ट बेस्ड टेस्टींग मध्ये ते एक कंपोनंन्ट असू शकते युनिट टेस्टिंग मध्ये जसे युनिटचे कोडींग समाप्त होते आणि कोड कंपाईल केला जातो तसे आपण टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज सुरुवात करतो कंपालेशन एररस सिंटेक्स एररस काढून टाकल्या जातात आता टेस्ट केस डिझाईन पाहण्यापूर्वी युनिट टेस्टिंग मधील काही मूलभूत संकल्पना पाहू युनिट चे कोडिंग पूर्ण झाल्यानंतर आणि ते यशस्वीरित्या कंपाईल झाल्यानंतर युनिट टेस्टिंग केले जाते टेस्ट केस डिझाईन कसे करावे हे पाहण्यापूर्वी चला काही मूलभूत प्रश्नाचे उत्तर देऊया आपण फक्त सिस्टम टेस्टिंग च चांगल्या प्रकारे करू शकत नाही का युनिट लेव्हल वर टेस्टिंग करण्याची काय गरज आपण आपले सर्व प्रयत्न फक्त चांगल्या सिस्टम टेस्टिंगवर खर्च करू शकत नाही का पहिल्यांदा युनिट टेस्टिंग करायची आणि नंतर शेवटी इंटिग्रेशन आणि सिस्टम टेस्टिंग का करायची उत्तर येथे पाहूया हे एक उदाहरण आहे जिथे बग आहे आणि सिस्टम टेस्टिंग करताना फेलियरची नोंद झाली समजू की युनिट टेस्टिंग दरम्यान आपण काहीच वेळ दिला नाही पण आपण कसून सिस्टम टेस्टिंग करत आहोत आपण टेस्टिंग करतो आणि आपल्याला फेलियर आले हे समजले आणि फेलियरला कारणीभूत असे काही बग्स आपल्याला आढळले आता आपल्याला संपूर्ण कोड मध्ये बग्स चे उत्तर शोधावे लागेल आणि कोड १० ते ५० हजार ओळींचा आहे आणि आपल्याला बग कोठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न करीत प्रत्येक ठिकाणी जावे लागेल जर आपण युनिट टेस्टिंग केली असती आणि बग्स चे निरीक्षण केले असते तर आपल्याला लहान कोडबेस मध्ये शोधावे लागले असते आणि आपण बग सहज ओळखू शकलो असतो तुम्ही युनिट टेस्टिंगला एक टेस्टिंग एफर्ट डीबगिंग एफर्ट कमी करण्याचा मार्ग समजू शकता कारण सिस्टम टेस्टिंग दरम्यान काही बग्स शोधल्या जाऊ शकतात परंतु नंतर त्या दुरुस्त करणे खूप महाग होईल युनिट टेस्टिंग दरम्यान आपण बग सहजपणे लोकलाइझ करू शकतो कारण सिस्टम टेस्टिंगच्या तुलनेत कोड च्या ओळींची संख्या खूपच कमी असते युनिट टेस्टिंग मध्ये आपण प्रत्येक युनिट्स स्वतंत्रपणे तपासतो याचा अर्थ आहे कि जर युनिट मध्ये ड्राईव्हर आहे किंवा एखाद्या दुसऱ्या युनिट ने त्याला कॉल करायची गरज आहे आणि त्याला परिणाम प्राप्त करण्यासाठी दुसऱ्या युनिट ला कॉल करावे लागते तर आपल्याला युनिट टेस्टिंग करण्यापूर्वी ड्राइवर किंवा स्टब लिहायला लागेल जे प्रोग्रॅम ला कॉल करते काही डेटा युनिट ला देते त्याला ड्राइवर म्हणतात आणि युनिटने ज्याला कॉल करायची गरज असते त्याच्या स्वतःच्या परिणामासाठी ते दुसऱ्या युनिट चा परिणाम वापरते त्याला स्टब म्हणतात युनिट टेस्टिंग सुरू करण्यापूर्वी आपल्याला युनिटसाठी ड्रायव्हर्स आणि स्टब्स लिहावे लागतील आता येथे आपण थांबूया आणि पुढच्या व्याखानामध्ये या मुद्दयांपासून सुरुवात करूयात